आपण मागील व्याख्यानात बघितले की टेक्स्टफाईल कशा लिहाव्यात आणि कशा वाचाव्यात आणि मजकूर लिहिणे आणि वाचणे हे नेहमी लिहिलेल्या आणि वाचलेल्या स्ट्रिंगजवर प्रक्रिया समाविष्ट करते आणि म्हणूनपायथनमध्ये स्ट्रिंगप्रोसेसिंगफंक्शन्सआहेत ज्यामुळे ही सामग्री सुधारणे सोपे होते म्हणून सहसा आपण या फाईल सोबत लिहिणे आणि वाचणे ही प्रक्रिया त्यासोबत काहीतरी करण्यासाठी करतो आणि याच्या बरोबर काहीतरी करण्यासाठी तुम्ही बिल्ट इन स्ट्रिंग फंक्शन देखील वापरू शकता जे अत्यंत उपयुक्त आहेत इतर गोष्टींप्रमाणेच तुम्ही या स्ट्रिंग फंक्शन्स सोबत उदाहरणार्थ मजकूर शोधू शकता किंवा शोधू शकता किंवा बदलू शकता फाईल साठी स्ट्रिंग प्रोसेसिंग चा वापर म्हणजे जेव्हा आपण स्प्रेडशीट सारखे काहीतरी घेतो आणि मजकूर म्हणून निर्यात करतो त्यालाच CSV म्हणजेच कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू फॉर्मेट असे म्हणतातजिथे कॉलम्स हे आउटपुट आहे ज्याला मजकूर म्हणून स्वल्पविराम आणि विभक्त केले आहे आता आपण या स्ट्रिंग फाईलला ओळीने वाचणार आहोत आणि प्रत्येक ओळी मध्ये स्वल्पविराम दरम्यान असणाऱ्या मजकुराला वाचून कॉलम काढणार आहोत तर आपण हे सर्व पुढील व्याख्यानात पाहूया स्ट्रिंग कमांडचे पहिले उदाहरण जे आपण शेवटच्या वेळी आधीच पाहिले होते ते म्हणजे व्हाईटस्पेस काढणे आपल्याकडे rstrip आहे ज्याचा वापर ओळींमधील मागील व्हाईटस्पेस बॅकस्लॅश n काढण्यासाठी केला आणि आपल्याकडे अग्रगण्य व्हाईटस्पेस काढण्यासाठी lstrip होती आणि आपल्याकडे strip होती जी मागील आणि पुढील दोन्ही दिशांना असणारी व्हाइट्सपेस काढून टाकते हे कसे कार्य करते ते पाहूया चला तर आपण एक स्ट्रिंग निर्माण करूया ज्या आधी आणि नंतर व्हाइट्स्पेस आहे चला तर काही रिक्त जागा ठेवूया टॅबआणि नंतर hello हा शब्द आणि नंतर दोन टैब्ज़ आपल्याजवळ एक स्ट्रिंग आहे जिच्याकडे व्हाइटस्पेस आहे आणि तुम्ही बघू शकता टैब्ज़ हे बॅकस्लॅश t आणि रिकाम्या जागेने दर्शविले आहे आता जर आपल्याला फक्त उजव्या बाजूने स्ट्रिप करायचे असेल आपण म्हणतो t बरोबर s dot rstrip लक्षात ठेवा ही स्ट्रिप कमांड स्ट्रिंग अपरिवर्तनीय आहेत ती बदलणार नाही ती फक्त एक नवीन स्ट्रिंग परत करेल जर मी म्हणतो t बरोबर s dot rstrip तर हे उजव्या बाजूची व्हाइटस्पेस काढून टाकते आणि मला t देते मी जेव्हा मी t कडे बघतो तेव्हा इथे सर्व hello पर्यंत आले आहे परंतु ती नंतरची टॅब आणि रिकामी जागा नाही आली त्याप्रमाणे जर मी म्हटले t बरोबर s dot lstrip तर ते डाव्या बाजूला असलेली रिक्त जागा काढून टाकले आणि आता ते hello या शब्दापासून सुरू होईल पण ते शेवटी असलेली व्हाइटस्पेस देखील वाचते शेवटी जेव्हा मी म्हणतो t बरोबर s dot strip तर उजवी आणि डावीकडे म्हणजेच दोन्ही बाजूंनी असलेली रिकामी जागा नाहीशी होईल आणि मला फक्त hello हा शब्द मिळणार जो मला पाहिजे होता हे उपयुक्त आहे कारण जेव्हा तुम्ही लोकांना काही मजकूर आणि फॉर्म टाईप करण्यास सांगता उदाहरणार्थ सामान्यतः जेव्हा त्यात काही आधी आणि काही नंतर रिक्त जागा असतील आणि तुम्हाला पहिल्या रिकाम्या जागेच्या आधी असलेले मजकूर नको असेल आणि शेवटच्या रिकाम्या जागे दरम्यान फक्त मजकूर हवा असेल तर तुम्ही इच्छित असलेल्या फाईल मधून डेटा काढण्यासाठी lstriprstrip किंवा फक्त strip याचे संयोजन वापरू शकता पुढील गोष्ट अशी आहे की आपण एखाद्या स्ट्रिंग मध्ये मजकूर शोधू इच्छितो find नावाची एक मूलभूत कमांड आहे तर जर s ही एक स्ट्रिंग आहे आणि pattern ही एक दुसरी स्ट्रिंग आहे जी आपण s पदे शोधणार आहोतs dot find pattern ही कमांड s मधील प्रथम स्थान म्हणजेच कुठला pattern उपस्थित आहे हे परत करेल आणि जर pattern उपस्थित नसेल तर स्थान निश्चितपणे 0 आणि s ची लांबी वजा 1 असे राहील आपण यापूर्वी यासारख्या काही अंमलबजावणी लिहिल्या तर जर ते उपस्थित नसेल तर ते वजा 1 परत करेल काहीवेळा तुम्हाला संपूर्ण स्ट्रिंग शोधायची इच्छा नसते म्हणून pattern एक पर्यायी जोडी घेते start आणि end यामध्ये संपूर्ण स्ट्रिंग मध्ये pattern शोधण्यापेक्षा ते start ते end पासून एक तुकडा बघते हे नेहमीच्या परंपरेनुसार असे असते की हे स्थान आहे start पासून end वजा 1 पर्यंत या कमांडची दुसरी आवृत्ती म्हणजे index कमांड आहे आणि find आणि index मधील फरक असा आहे की find मध्ये जेव्हा pattern नाही सापडत तेव्हा तुम्हाला वजा 1 मिळते index कमांड मध्ये जेव्हा pattern सापडत नाही तेव्हा ते तुम्हाला एक खास प्रकारची त्रुटी देते म्हणजेच व्हॅल्यू एरर तर हे प्रत्यक्ष कसे कार्य करते ते आपण बघूया तरइथे आपल्याजवळ एक s नावाची स्ट्रिंग आहे ज्यामध्ये " brown fox grey dog brown fox असे शब्द आहेत आता जर मी यात "brown" या शब्दाची प्रथम उपस्थिती कुठे आहे तर ते मला 0 स्थान परत करेलकारण ते स्ट्रिंग च्या अगदी सुरुवातीला उपस्थित आहे जर मला हे स्थान नको असेलतर मी 5 व्या जागेपासून सुरुवात करेल आणि s च्या लांबी पर्यंत जाईल उदाहरणार्थ नंतर ते मला 19 देईल आणि जर तुम्ही खरच मोजले तर तुम्हाला लक्षात येईल की brown या शब्दाची दुसरी उपस्थिती स्थान क्रमांक 19 वर आहे दुसरीकडे जर मी असे काही स्ट्रिंगमध्ये शोधत असेल जे तिथे उपस्थित नसेल जसे की cat हा शब्द उपस्थित नाही तर find कमांड 1 परत करेल तर वजा 1 ही त्रुटी नाही तर ते दर्शवते की स्ट्रिंग उपस्थित नाही index च्या बाबतीत फरक असा आहे की ते पण सारखेच कार्य करेल फक्त 1 परत करण्याऐवजी ते व्हॅल्यू एरर दर्शवेल आणि म्हणेल की ही सब स्ट्रिंग उपस्थित नाही तर या प्रकारे find आणि index कार्य करेल त्यानंतर पुढील गोष्ट म्हणजे सर्चींग आणि रिप्लेसिंग म्हणजेच शोधणे आणि बदलणे जर मी काही तरी बदलू इच्छितो तर मी दोन स्ट्रिंग प्रदान करेल म्हणजेच मी काय शोधत आहे आणि कशाने बदलत आहे आणि हे पहिली स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंगने बदलण्याची s ची प्रत्येक घटना परत करेल तर हे खालील प्रमाणे नियंत्रित केले जाईल जर मला प्रत्येक घटना नको असेल पण मी जर फक्त पहिली घटना किंवा पहिल्या तीन घटना इच्छित असेल म्हणून मी त्याला एक पर्यायी आर्ग्युमेंट देऊ शकतो जे असे म्हणते की सुरुवातीपासून सुरू होणाऱ्या अशा किती घटना बदलल्या पाहिजेत हे म्हणते की जास्तीत जास्त पहिल्या n कॉपीज बदला आणि लक्षात घ्या की लाईक आणि स्ट्रिप आणि हे सर्व येथे आहे कारण हे स्ट्रिंग बदलून काहीतरी दुसरे बदलत आहे असे नाही की s बदलणार आहे कारण स्ट्रिंग अपरिवर्तनीय आहेत ते रूपांतरित करणार आहेत स्ट्रिंग तर आपण एक उदाहरण पाहू चला तर आपण आपले जुने उदाहरण पुन्हा एकदा बघूया इथे मध्ये "brown fox grey dog brown fox"असा मजकूर आहे ये आणि आता समजा मी इथे "brown" या शब्दाला " black" या शब्दाने बदलू इच्छितो तर मला "black fox grey dog black fox "असे मिळते जर मी इथे म्हणतो की मला फक्त यात उपस्थित असलेल्या दोन brown या शब्दांपैकी फक्त एकच शब्द बदलायचा आहे आणि दुसरा brown हा शब्द तसाच ठेवायचा आहे तर मला "black fox grey dog brown fox" असे मिळेल आता तुम्ही विचारता की माझ्याकडे हा पॅटर्न आहे हे जो नीट विभक्त होत नाही आणि जर " brown"या शब्दाच्या ओवर्लैप झालेल्या वेगवेगळ्या कॉपीज माझ्याकडे असेल तर काय घडते समजा माझ्याकडे एक अस्ताव्यस्त स्ट्रिंग आहे "abaaba" आणि आता जर मी यामध्ये असलेल्या "aba" ला "DD" बदलतो आता प्रश्न असा आहे की त्याला दोन aba किंवा 1 aba सापडतील कारण तेथे 0 स्थितीपासून सुरू होणारा aba आहे स्ट्रिंगच्या दुसऱ्या टप्प्यात स्थिती 2 पासून सुरू होणारा aba देखील आहे प्रश्न असा आहे की तो दोन्ही चिन्हांकित करेल का आणि त्यांना DD ने बदलेल ठीक आहे असे नाही कारण ते अनुक्रमे करते म्हणून ते प्रथम पहिला aba घेते DD ने बदलते या क्षणी दुसरा aba नष्ट झाला आहे त्यामुळे ते सापडणार नाही तथापि जर माझ्याकडे उदाहरणार्थ या विसंगतीच्या दोन प्रती असतील तर ती योग्यरित्या सापडली असती आणि मला DD भेटते आणि त्यानंतर DD मिळते तर स्ट्रिंग ओव्हरलॅप करण्यामध्ये कोणतीही अडचण नाही ती फक्त डावीकडून उजवीकडे करते आणि हे सुनिश्चित करते की ओव्हरलॅप स्ट्रिंग प्रथम लिहिलेली आहे म्हणून ती दुसरी कॉपी रूपांतरित होणार नाही पुढील गोष्ट जी आपण पाहू इच्छितो ती म्हणजे स्ट्रिंग विभाजित करणे आता जेव्हा आपण एक स्प्रेडशीट घेतो आणि त्याला मजकूर म्हणून लिहितो साधारणपणे असे होते की आपल्याकडे असे आउटपुट असेल जे असे दिसते पहिला कॉलम त्यानंतर स्वल्पविराम आणि नंतर दुसरा कॉलम लिहिला जाईल म्हणून जर आपल्याकडे तीन कॉलम असतील तर पहिला कॉलम सेट 6 दुसरा कॉलम सेट 7 आणि तिसरा स्ट्रिंग हॅलो असेल तर तुम्हाला 6 7 आणि हॅलो मजकूर म्हणून मिळेल खरं तर हॅलो ही थोडीशी समस्या आहे कारण त्यात डबल कोट्स आहेत चला हॅलो वापरू नयेत आपण काहीतरी सोपे वापरूया तर आपण फक्त असे म्हणूया की आपल्याकडे 6 7 आणि 8 असे तीन क्रमांक आहेत आता आपल्याला काय करायचे आहे ही माहिती काढायची आहे म्हणून आपल्याला वैयक्तिक व्हॅल्यू 6 7 आणि 8 काढायचे आहे ज्या की तीन व्हॅल्यूज होत्या तर आपल्याला स्ट्रिंग दरम्यान हा मजकूर शोधण्याची गरज आहे म्हणून आपल्याला कॉलमला ओळींमध्ये स्वल्पविरामांमध्ये भागांमध्ये विभाजित करायचे आहे आणि हे स्प्लिट कमांड वापरून केले जाते तर स्प्लिट कमांड एक स्ट्रिंग s घेते आणि एक अक्षर घेते किंवा प्रत्यक्षात कोणतीही स्ट्रिंग असू शकते आणि ते कॉलम्स विभाजित करते जे आपल्याला स्वल्पविराम दरम्यान भाग घेऊन येणाऱ्या व्हॅल्यूजची लिस्ट देते तर पहिल्या स्वल्पविरामापर्यंत पहिली गोष्ट आहे तर कॉलम हे फक्त एक नाव आहे जे आपण वापरले आहे ती कोणतीही लिस्ट असू शकते लिस्टचा पहिला आयटम पहिल्या स्वल्पविरामापर्यंत असेल नंतर पहिल्या आणि दुसऱ्या स्वल्पविरामाच्या दरम्यान आणि अशाच प्रकारे आणि शेवटी शेवटच्या स्वल्पविरामानंतर या प्रकरणात स्वल्पविराम ही एक विशेष गोष्ट नाही जी आपण कोणत्याही विभाजक स्ट्रिंगचा वापर करून विभाजित करू शकता आणि पुन्हा जसे आपण रिप्लेस मध्ये किती वेळा बदलू शकतो ते नियंत्रित करू शकतो येथे आपण किती स्प्लिट्स बनवतो हे देखील नियंत्रित करू शकतो तर तुम्ही या स्ट्रिंग नोटिसनुसार विभाजित म्हणू शकता की ही कोणतीही स्ट्रिंग असू शकते म्हणून येथे आपण स्पेस कोलन स्पेसनुसार विभाजित करीत आहोत परंतु म्हणत आहोत की n भागांपेक्षा जास्त बनवू नका जर आपल्याकडे n पेक्षा जास्त कॉलम असतील किंवा जे काही भाग असतील ते एखाद्या विशिष्ट बिंदूच्या पलीकडे येतील तर आपण ते फक्त एक उर्वरित स्ट्रिंग म्हणून गुंडाळू आणि ते आपल्याकडे ठेवू तर हे पुन्हा कसे कार्य करते ते पाहूया समजा ही मजकुराची ओळ आहे ज्याला मी csvline म्हणेल ती स्वल्पविरामाने विभक्त केलेल्या व्हॅल्यूजचा क्रम आहे ही एक स्ट्रिंग आहे आता जर मी स्प्लिट म्हणून स्वल्पविराम वापरून csvline dot split म्हणतो आणि मग मला स्ट्रिंग 6 स्ट्रिंग 7 स्ट्रिंग 8 व्हॅल्यूजची यादी मिळते लक्षात ठेवा हे अगदी तसे आहे जसे आपण इनपुटबद्दल सांगितले ते आपल्याला व्हॅल्यूज देत नाही तुम्हाला हव्या असलेल्या फॉर्ममध्ये तुम्ही त्यांना int वापरून रूपांतरित करावे लागेल किंवा हे अजूनही स्ट्रिंग आहेत तर ती फक्त एक लांब स्ट्रिंग घेते आणि त्यास लहान स्ट्रिंगच्या लिस्टमध्ये विभाजित करते आता येथे तीन घटक आहेत म्हणून जर मी उदाहरणार्थ म्हणतो की मला फक्त 0 1 2 स्थिती हवी आहे म्हणून जर मी म्हंटले की मला फक्त एकदा करायचे होते तर मला पहिले 6 मिळेल पण नंतर 7 आणि 8 विभाजित होत नाहीत कारण ते फक्त एकदाच विभाजित होते आता जर मी हे हॅश कॉम्प प्रश्नचिन्ह म्हणण्यासारखे काहीतरी अधिक फॅन्सीमध्ये बदलले तर आता माझ्याकडे वेगळा विभाजक आहेतो सिंगल कॅरेक्टर नाही परंतु हॅश प्रश्नचिन्ह आहे मग मी हॅश प्रश्नचिन्हानुसार स्प्लिट म्हणू शकतो आणि हे मला तेच देईल आपण कोणत्याही स्ट्रिंगनुसार विभाजित करू शकता ती फक्त एकसमान स्ट्रिंग आहे रेगुलार एक्स्प्रेशन आणि त्या सर्वांसह आपण करू शकता अशा अधिक फॅन्सी गोष्टी आहेत परंतु आम्ही आत्ता ते कव्हर करणार नाही जोपर्यंत तुमच्याकडे एक निश्चित स्ट्रिंग आहे जी तुमची गोष्ट वेगळी करते तुम्ही त्या निश्चित स्ट्रिंगनुसार विभाजित करू शकता तर स्प्लिटचे उलटे ऑपरेशन जॉईन स्ट्रिंग असेल समजा आपल्याकडे स्ट्रिंगचा संग्रह आहे आणि मला ते एका सिंगल स्ट्रिंगमध्ये एकत्र करायचे आहे जे त्या प्रत्येकाला दिलेल्या विभाजकाने वेगळे करते म्हणून एक उदाहरण म्हणून समजा आपण s घेतो जे काही CSV आउटपुट आहे आणि आपण ते स्वल्पविरामावर कॉलममध्ये विभाजित करतो आणि नंतर आपण join string घेऊ शकतो आणि त्यास व्हॅल्यू कॉमा वर सेट करू शकतो आणि नंतर ते कॉलममध्ये सामील होण्यासाठी वापरू शकतो आता हे थोडे गोंधळात टाकणारे आहे म्हणून join हे एक फंक्शन आहे जे स्ट्रिंगशी संबंधित आहे या प्रकरणात संबंधित स्ट्रिंग स्वल्पविराम आहे तर असे म्हणते कमी जास्त तुम्ही comma dot join columns म्हणत आहात जे कॉलममध्ये सामील होण्यासाठी स्वल्पविराम वापरतात तर तुम्ही याला फक्त एक नाव दिले आहे join स्ट्रिंग हे कॉमाच्या बरोबरीचे आहे आणि नंतर सीएसव्ही लाइन म्हणजे स्ट्रिंग डॉट जॉइन कॉलम्समध्ये सामील आहे तर हे काय म्हणते विभक्त होण्यासाठी स्वल्पविराम वापरा म्हणजे जर याच्या शेवटी मला मागच्या वेळी 678 सारखे मिळाले असते तर आता ते त्यांना 6 कॉमा 7 कॉमा 8 म्हणून एकाच स्ट्रिंगमध्ये ठेवतील येथे आणखी एक उदाहरण आहे येथे आपल्याकडे तारखा म्हणून दिलेली तारीख 16 आणि महिना 08 आणि वर्ष 2016 आहे आणि मला ती तारखेमध्ये एकत्र जोडण्याची इच्छा आहे जसे की आपण सामान्यतः हायफनसह वापरतो येथे हायफनला मध्यवर्ती नाव देण्याऐवजी आणि नंतर हायफन डॉट जॉईन म्हणण्याऐवजी मी थेट ही स्ट्रिंग स्वतःच वापरतो फक्त हे स्पष्ट करायचे आहे की आपण ही जोडणी स्ट्रिंग स्वतः स्थिर स्ट्रिंग म्हणून वापरू शकता आणि व्हॅल्यूजच्या लिस्टमध्ये सामील होण्यासाठी हे वापरा तुम्ही सगळे आर्ग्युमेंट सामील होण्यामध्ये आपल्याकडे काय आहे हे सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे स्ट्रिंगची लिस्ट आणि आपण ज्याला लागू केले आहे ती स्ट्रिंग आहे जी त्यांच्यात सामील होण्यासाठी वापरली जाईल आपण फक्त हे तपासूया की हे प्रत्यक्षात करण्याचा आपला हेतू आहे आपण दुसरे उदाहरण थेट करू समजा आपण म्हणतो की तारीख 16 आहे लक्षात ठेवा या सर्व स्ट्रिंगचा महिना 08 आहे वर्ष 2016 आहे आणि आता मला हे सांगायचे आहे की या तीन गोष्टींमध्ये विभाजक म्हणून डॅश वापरून काय परिणाम होतो आणि मला 16 डॅश 08 डॅश 2016 मिळते तर इतर अनेक मनोरंजक गोष्टी आहेत ज्या आपण स्ट्रिंगसह करू शकता उदाहरणार्थ आपण अप्पर केस आणि लोअर केस हाताळू शकता जर तुम्ही कॅपिटलाइज म्हणाल तर ते काय करेल ते पहिले अक्षर अप्पर केसमध्ये रूपांतरित करेल आणि बाकीचे लोअर केस म्हणून ठेवेल जर तुम्ही s डॉट लोअर म्हणलात तर ते सर्व अप्पर केस लोअर केसमध्ये रूपांतरित करेल जर तुम्ही s डॉट अप्पर म्हणता सर्व लोअर केस अप्पर केसमध्ये रूपांतरित करेल s dot title सारख्या इतर फॅन्सी गोष्टी आहेत तर शीर्षक प्रत्येक शब्दाचे मोठे करेल पुस्तक किंवा चित्रपटाच्या शीर्षकामध्ये असे दिसते s dot swapcase लोअर केसला अप्पर केस आणि अप्पर केस ला लोअर केस वगैरे उलटवेल तर स्ट्रिंग गोष्टीमध्ये फंक्शन्सचे संपूर्ण संग्रह आहेत जे अप्पर केस लोअर केस आणि या दरम्यान कसे रूपांतरित करावे दुसरी गोष्ट जी तुम्ही स्ट्रिंगसह करू शकता ती म्हणजे तुम्हाला हवे ते फिट करण्यासाठी त्यांचा आकार बदलणे म्हणून जर तुम्हाला एखादी स्ट्रिंग हवी असेल जी ठराविक रुंदीच्या कॉलमच्या रूपात ठेवली असेल तर आपण ते n च्या आकाराच्या एका ब्लॉकमध्ये सांगू शकतो तर हे काय करेल ते एक नवीन स्ट्रिंग परत करेल जी n लांबीची असून s सोबत मध्यभागी असेल आता आपण जे सांगतो त्याचा अर्थ असा आहे की दोन्ही बाजूंना रिक्त स्थानांऐवजी रिक्त स्थान असतील आपण आपल्या इच्छेप्रमाणे काहीही ठेवू शकता स्टार्स किंवा मायनस आपण एक कॅरेक्टर देऊ शकता ज्याचा वापर रिक्त ऐवजी दोन्ही बाजूला रिक्त जागा भरण्यासाठी केला जाईल आता तुम्हाला कदाचित ते केंद्रीत नसावे किंवा तुम्हाला डावीकडे किंवा उजवीकडे नको असेल म्हणून तुम्ही उदाहरणार्थ ljust दरम्यान डावीकडे न्याय्य करू शकता किंवा rjust दरम्यान justify करू शकता आणि पुन्हा तुम्ही एक देऊ शकता पर्यायी वर्ण आणि असेच S ते कसे कार्य करतात हे पाहण्यासाठी आपण यापैकी फक्त एक किंवा दोन तपासू शकतो समजा आपण हॅलो सारखी एक छोटी स्ट्रिंग घेतो आणि आता आपण ते 50 च्या मोठ्या ब्लॉकमध्ये मध्यभागी ठेवतो आपण s डॉट सेंटर 50 म्हणतो तर हे आपल्याला दोन्ही बाजूंच्या बर्याच मोकळ्या जागांसह हॅलो देते आता आपण त्या रिकाम्या जागा आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही गोष्टीने बदलू शकतो म्हणून वजा चिन्ह म्हणा मग आपल्याला त्यापूर्वी वजा चिन्हे किंवा हायफन्सची स्ट्रिंग मिळेल आता आपण असेही म्हणू शकतो की मला हे केंद्रात नाही तर justify राहिलेली गोष्ट हवी आहे म्हणून जर मी ते केले तर मला सुरुवातीला hello होईल आणि वजा चिन्हाचा एक समूह त्याचप्रमाणे rjust वगैरे स्ट्रिंगशी संबंधित इतर काही प्रकारची फंक्शन्स म्हणजे स्ट्रिंगचे गुणधर्म तपासणे s मध्ये फक्त a ते z आणि कॅपिटल a ते कॅपिटल z ही अक्षरे असतात म्हणजे s dot isalpha असे म्हणते की ती एक अल्फाबेटिक स्ट्रिंग आहे जर ती खरी असेल तर याचा अर्थ असा आहे की जर तो नसेल तर कमीतकमी एक अल्फाबेटिक कॅरेक्टर नाही त्याचप्रमाणे ते पूर्णतः अंक आहे संख्यात्मक आहे हे आपल्याला सांगेल की ते पूर्ण अंक आहेत तर तेथे स्ट्रिंग फंक्शन्सची एक मोठी संख्या आहे आणि या सर्व गोष्टींमधून जाण्याचा काहीच अर्थ नाही आपण त्यांना जाताना आवश्यक असल्यास आपण त्यांचा वापर करू आणि त्यांना समजावून सांगू परंतु आपण स्ट्रिंग फंक्शन्स अंतर्गत पायथन डॉक्युमेंटेशनचे स्वरूप पाहू शकता आणि आपल्याला उपयुक्त उपयुक्ततांचा एक संपूर्ण होस्ट मिळेल जो आपल्याला स्ट्रिंगमध्ये सहजपणे फेरफार करण्यास अनुमती देतो आणि हे एक कारण आहे की पायथन एक लोकप्रिय भाषा आहे कारण आपण या प्रकारची सुलभ मजकूर प्रक्रिया करू शकता त्यामुळे तुम्ही त्याचा वापर एका फॉरमॅटमधून दुसऱ्या फॉरमॅटमध्ये पटकन रुपांतरित करण्यासाठी करू शकता आणि तुम्हाला माहिती आहे की ते कसे दिसते ते बदला किंवा त्याचा आकार बदला वगैरे स्ट्रिंग फंक्शन्स पायथन युटिलिटीचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे ग्लू लँग्वेज म्हणून गोष्टी एका फॉरमॅटमधून दुसऱ्या फॉरमॅटमध्ये बदलण्यासाठी